तर आता आपण पृष्ठभाग आणि व्हॉल्यूम इंटीग्रल पध्दत दरम्यान तुलना करू ठीक आहे तर समस्या तशीच राहिली आहे येथे माझ्याकडे काही ऑब्जेक्ट V2 होते आणि काही V1 आणि येथे माझा करंट स्त्रोत होता तर आपण प्रथम पृष्ठभागाच्या दृष्टिकोनासह काय सुरू केले तर आपण हे सर्व पुन्हा करणार नाही स्पष्टपणे आम्हाला फक्त संकल्पनात्मकपणे पहायचे आहे की डेरिवेशनमध्ये पथ कुठे वळतात तर पृष्ठभागाच्या दृष्टिकोनात काय घडले आपण प्रथम काय केले आपण प्रत्येक भागासाठी हेल्होल्ट्ज समीकरण लिहिले ठीक आहे तर प्रत्येक भागासाठी मी तसे लिहिले त्यास आपण म्हणूया ∇2ϕn kn2 ϕ Qn हे सर्व कार्यक्षेत्र आहेत जे मी कंस r स्पष्टपणे लिहित नाही आपण आणखी काय केले प्रत्येक क्षेत्रासाठी हे हेल्होल्टझ समीकरण लिहिण्याशिवाय मला आवश्यक असलेली दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रासाठी ग्रीनचे फंक्शन तर ∇2gn kn2 g − δr r ′ आणि मग या दोन समीकरणाने मी काय करीन मी 1 g ला गुणले दुसर्यास ϕ मधून वजा केले परंतु खंड 1 च्या वालुम १ च्या समीकरणास वालुम 2 च्या समीकरणासह मी कधीच मिसळले नाही कारण त्यांचे स्वतंत्रपणे निराकरण केले जाईल आणि मग मी वेक्टर कॅल्क्युलसचे काही प्रमेय लागू केले ज्याने व्हॉल्यूम इंटिग्रलला सरफेस ईंटेग्रेलमध्ये रूपांतरित केले ज्यामुळे पृष्ठभाग s आणि s अनंत चित्रात आले S वर ईंटेग्रेल इन्फिनिटी नष्ट होते आणि मी s च्या ईंटेग्रेल सोबत शिल्लक राहतो बरोबर आहे तर प्रत्येक क्षेत्रासाठी समीकरण स्वतंत्रपणे सोडवले जाते ठीक हेच आपण केले आणि आमचे व्हेरिएबल्स हे तेच व्हेरिएबल्स होते जे आपण s वर E टेंजेन्शियल आणि H टेंजेन्शियलसाठी सोडवले आणि शेवटी एकदा आपण त्याचे निराकरण केले की आपण ह्युजेन्स तत्व वापरले ठीक आहे कुठेही फील्ड शोधण्यासाठी तर हे पृष्ठभागाच्या अविभाज्य दृष्टिकोनासारखेच आहे ठीक तर मी म्हणायचं की हे काही नवीन नाही जेव्हा आपण व्हॉल्यूम इंटिग्रल अप्रोचकडे जाऊ तेव्हा सुरवातीचा बिंदू काय होता तेव्हा पहिली पायरी दोन्हीसाठी सामान्य होती खरंच आपण तिथे काय केलं ते देखील आपण लिहिले कि ∇2ϕn kn2 ϕ Qn परंतु येथे उदाहरणार्थ मला प्रत्येक क्षेत्राकडून दोन समीकरणे मिळाली येथे काय फरक आहे मी हे कसे केले सुरुवातीचा मुद्दा काय होता तो स्वतःच वेगळा कसा झाला दोन प्रकरणे काय होती ऑब्जेक्टसह आणि त्याशिवाय आपण खंड एक आणि खंड दोन विचारात घेत नाही आपण ऑब्जेक्टसह आणि त्याशिवाय विचारात घेतो तर ते झाले असे ∇2ϕi k02 ϕi Qn तर हे ऑब्जेक्टसह आणि विनाऑब्जेक्ट आहे आणि मग मी काय केले मी करंट स्त्रोत काढून टाकला आणि मला ϕ ϕi च्या बाबतीत एक समीकरण मिळाले मला यात ग्रीन्स फंक्शन वापरण्याची आवश्यकता आहे विद्यार्थीः एकदा मिळाले ठीक आहे एकदा मला डिफरेन्शिअल इक्वेशन आणि सोलुशन 2 मिळाले की ते ग्रीन्स फंक्शनच्या टर्म मध्ये कन्व्होल्यूशन म्हणून लिहिलेले होते परंतु मला कोणते ग्रीन्स फंक्शन वापरावे लागले विद्यार्थी 1 एक जिथे V1 जेथे ऑब्जेक्ट योग्य व्हॅक्यूम नाही आपल्याला हे आठवत असेल की जेव्हा मी ही दोन समीकरणे वजा केली तेव्हा मी हे असे काहीतरी ठेवले ∇2 ϕ ϕi अधिक मी येथे k02 ठेवले आणि मग ϕ ϕi येथे असलेल्या संपूर्ण अटींच्या समान आहे तर हे सोडवण्यासाठी मी k02 सह ग्रीनचे फंक्शन वापरतो हेच मी वापरले होते बरोबर म्हणूनच मला याचे समाधान माहित असल्यास मी हा उपाय ग्रीन्स च्या फंक्शनसह फोर्सिन्ग फंक्शनच्या उजव्या बाजूचा कन्व्होल्यूशन बनतो म्हणूनच आपल्या लक्षात आले की दृष्टिकोनातील थोडा फरक सुरुवातीला दिसायला लागला आहे पृष्ठभागाच्या अविभाज्य दृष्टिकोनातून मी स्वतंत्रपणे सोडलेल्या प्रत्येक क्षेत्रासाठी सोडविला आहे येथे संपूर्ण व्हॉल्यूम ऑब्जेक्टसह आणि त्याशिवाय विचार केला जातो आणि फरक घेतला जातो आणि नंतर मी माझ्या ग्रीन फंक्शनचा वापर करतो तर ग्रीनचे फंक्शन दोन्ही प्रकरणांमध्ये वापरले जाते पृष्ठभागाच्या अविभाज्यात माझ्याकडे दोन ग्रीनचे फंक्शन आहे तर एक V1 साठी एक V2 साठी व्हॉल्यूम अखंड दृष्टिकोनात माझ्याकडे फक्त एक ग्रीन फंक्शन आहे ठीक फरकांबद्दल आपण आणखी काय म्हणू शकतो तर एक गोष्ट अशी होती की पृष्ठभाग अविभाज्य दृष्टीकोनात K1 आणि K2 कॉन्स्टन्ट होते बरोबर तर ते एकसंध वस्तूंसाठी होते तथापि मला येथे मर्यादा होती नाही ठीक येथे माझे kn2 हे खरतर kn2εr स्पेसचे फंक्शन होते तर मी या दोन दृष्टिकोनांमधील भिन्न परस्परविवादाचे क्रमवारी असलेल्या विवादास्पद गोष्टींच्या सामोरे जाऊ शकतो येथे नवीन काहीही नाही आपण आधीच केलेल्या कामांचा सारांश देतो येथे मतभेद संपत नाहीत जेव्हा मला दूरवरच्या क्षेत्राचा शोध घ्यायचा असतो तेव्हा मी पृष्ठभागाच्या अविभाज्य दृष्टिकोनातून हे वापरतो त्याला माझे ह्युजेन्स तत्व म्हणतात तर इथल्या काही ठिकाणी r प्राइमला घटना क्षेत्राचा योग म्हणून लिहिलेले आहे आणि येथे हा शब्द पुन्हा एक पृष्ठभाग अविभाज्य आहे आणि त्या पृष्ठभागाच्या अविभाज्य मध्ये ϕ आणि ∇ϕ समाविष्ट आहे जे Etan Htan E tan H tan आहेत तर हे माझ्या ह्युजेन्स तत्वानुसार माझे दुय्यम स्त्रोत आहेत ठीक तर आपण दोन समतुल्य तत्त्वांचा अभ्यास केला हे कोणत्या समानतेचे तत्त्व आहे आपण शिकलो पृष्ठभाग समतुल्य तत्त्व आणि विद्यार्थी खंड व्हॉल्यूम इक्विव्हॅलेन्स तत्त्व तर हे आहे स्पष्टपणे पृष्ठभागाच्या समतेचे तत्त्व कारण मी पृष्ठभागावरील प्रवाह किंवा स्पर्शिका फील्डवर प्रवाहांच्या सेटद्वारे V2 ची जागा घेतली आहे तर हे पृष्ठभागाच्या समतेचे अचूक उदाहरण आहे बरोबर आणि व्हॉल्यूम इंटिग्रल समीकरणाच्या बाबतीत पुन्हा माझ्याकडे फील्ड आहे इन्सिडेंट फील्ड तसेच स्कॅटर्ड फील्ड आता हे अविभाज्य V2 वर आहे याचा अर्थ मी ऑब्जेक्टमध्ये जात आहे तर मग मी ऑब्जेक्टचे काय केले मी या ऑब्जेक्टला या क्रमवारीच्या ग्रेडनुसार पुनर्स्थित केले आहे आणि प्रत्येक ग्रीड पॉईंटवर माझ्याकडे समतुल्य प्रवाह आहे तर हे अविभाज्य या सर्व प्रवाहांवर सारांश सांगत आहे की येथे प्रवाहाची शक्ती किती आहे बरोबर म्हणून आपण यापूर्वी सुरू केलेल्या व्हॉल्यूम इक्विव्हॅलेन्स तत्त्वाचे हे परिपूर्ण उदाहरण आहे जेव्हा आपण नंतर पुढे या कोर्समध्ये ऍन्टिनाच्या समस्यांकडे पाहू तेव्हा याला समकक्ष व्हॉल्यूम करंट का म्हणतात हे स्पष्ट होईल बरोबर परंतु आपण पाहू शकता की व्हॉल्यूममध्ये काहीतरी आहे ज्याचे सारांश केले जात आहे तर हे व्हॉल्यूम इक्विव्हॅलेन्स तत्त्व आहे जे येथे वापरली जाणारी कोणतीही इतर गोष्ट आहे जी आपल्यासाठी येथे उपलब्ध आहे कोणाचे मूल्यांकन करण्यासाठी आपण कमी किंवा जास्त वेळ घेणार आहोत विद्यार्थीः पहिला पहिला स्पष्टपणे योग्य पृष्ठभाग खंडापेक्षा वेगवान आहे कारण प्रत्येक वेळी आपण आपल्या निरीक्षकाचे स्थान बदलता r' मला हा संपूर्ण अविभाज्य हक्क पुन्हा मोजावा लागेल बरोबर कारण जेव्हा r प्राईम बदलते ग्रीनचे फंक्शन बदलते तेव्हा संपूर्ण अविभाज्य देखील बदलतो बरोबर तर मला पृष्ठभागावर मूल्यमापन करावे लागेल तर प्रथम मला रेषेवरील मूल्यमापन करावे लागेल बरोबर तर तेच हे कारण आहे की पृष्ठभाग व्हॉल्यूमपेक्षा वेगवान आहे परंतु अशा परिस्थिती आहेत जेव्हा उदाहरणार्थ आपल्याकडे एक विषम वस्तु आहे ज्याची आपल्यास कारणास्तव कोणतेही पर्याय नाही विद्यार्थी हॅलो सर हो विद्यार्थीः आपण कोणत्या ग्रीन फंक्शनचा वापर कराल k0 व्हॅक्यूमसाठी हे ग्रीनचे फंक्शन विद्यार्थीः व्हॅक्यूमसाठी व्हॅक्यूम का कारण जेव्हा मी या दोन समीकरणाला या समीकरणात मालिश करतो तेव्हा मला डाव्या बाजूला K02 मिळते तर हे माझ्याकडे असलेल्या आणि ग्रीनच्या फंक्शन दरम्यान ऑपरेटरचे समीकरण समान असले पाहिजे तर येथे त्याचे K0 आहे kn हे आपण आधीच सांगितले आहे की स्पेसचे फंक्शन आहे तर ग्रीन फंक्शनची गणना करण्यासाठी याचा मला फारसा उपयोग होणार नाही ठीक आहे तर आता आपण अशी कल्पना करूया की विमानाच्या जहाजांकरिता रडार क्रॉस सेक्शनची गणना करण्याच्या व्यवसायाचे आपल्याला माहित आहे आणि असेच काहीतरी तर तुम्हाला हा कोड मिळाला आहे जो स्पेसच्या कोणत्याही ठिकाणी फिल्डची गणना करतो